नमस्कार मागच्या भागात आपण मॅग्नेटिकली जोडलेल्या सर्किट बद्दल चर्चा केली आता आपण आपली चर्चा पुढे चालू ठेवूया आणि आपण मॅग्नेटिकली जोडलेल्या सर्किटमध्ये एनर्जी साठवण्याबद्दल चर्चा करूया नंतर आपण आयडियल ट्रान्सफॉर्मरबद्दल सुद्धा चर्चा करूया आपण आजच्या भागाची चर्चा सुरुवात करूया आपल्या माहिती प्रमाणे इंडक्टरमध्ये स्टोअर एनर्जी ही w12Li2 आता मॅग्नेटिकली जोडलेल्या कॉइल मधील स्टोअर एनर्जी ठरविण्यासाठी आपण खालील सर्किट विचारात घेऊया येथे i1 आणि i2 हे दोन उजव्या आणि डाव्या बाजूचे v1 हे पहिल्या कॉइलचा व्होल्टेज आणि v2 हे दुसऱ्या कॉइलचा व्होल्टेज त्यांच्यातील इंडक्टॅन्स L1 आणि L2आणि M हा म्यूच्यूअल इंडटंट आहे आता असे समजूया की सुरुवातीला करंट i1 आणि i2 हे शून्य आहेत याचाच अर्थ सर्किटमध्ये साठवलेली एकूण एनर्जी बरोबर 0 आहे आता i1 हा 0 पासून वाढविण्यासाठी अनुमति दिलेली आहे म्हणजेच आपण एक अनियंत्रित व्हॅल्यू विचारात घेऊया या प्रकरणात करंट i20 ठेवण्यासाठी एका कॉइल मधील ऊर्जा ही p1tv1i1i1L1di1dt आणि सर्किटमध्ये साठवलेली एनर्जी अशाप्रकारे w1p1dtL10I1i1dt12L1I12 आता जर करंट i2 हा 0 पासून i2 पर्यंत वाढवला म्हणजे आपण पुन्हा अनियंत्रित व्हॅल्यू विचारात घेत आहोत जेणेकरून पहिल्या कॉइल मधील करंट सारखाच राहील अशा प्रकरणात पहिल्या करंटचा निर्माण झालेला म्युच्युअल व्होल्टेज M12di2dtअसेल तर कॉइल 2 मध्ये तो 0 असेल येथे I मध्ये काहीही बदल होणार नाही तर di1dt हे शून्य जेव्हा आपण कॉइल दोन मधील म्युच्युअल व्होल्टेज बद्दल बोलतो दोन्ही कॉइल करिता आपल्याकडे म्युच्युअल व्होल्टेज आणि निर्माण झालेल्या म्युच्युअल व्होल्टेज M12di2dt म्हणून वाढलेल्या करंटमुळे कॉइल मधील एनर्जी ही p2ti1M12di2dti2v2i1M12di2dti2L2di2dt आणि सर्किटमध्ये साठवलेली एनर्जी ही अशाप्रकारे w2p2dtM12I10I1di2L20I2i2dtM12I1I212L2I22 या प्रकरणात सर्किट मधील एकूण साठवलेली एनर्जी विचारात घेतली जाईल आणि जेव्हा हे त्यांच्या कॉन्स्टंट व्हॅल्यूला पोहोचतील सर्किट मध्ये एकूण साठवलेली एनर्जी ही ww1w212L1I12M12I1I212L2I22 आता करंट जेव्हा त्याच्या शेवटच्या व्हॅल्यूला पोहोचतो तेव्हा त्याचा क्रम उलट केला जातो म्हणजेच आपण प्रथम i2 हा 0 पासून I2 पर्यंत आणि नंतर i1 हा 0 पासून I1 पर्यंत वाढवला या प्रकरणात सर्किट मधील एकूण साठवलेली एनर्जी अशाप्रकारे w12L1I12M21I1I212L2I22 आता जर एकूण एनर्जी सारखीच असेल तर कोणत्याही प्रकारे आपण फायनल स्टेज ला पोहोचतो अशा प्रकरणात तुम्ही या दोन समीकरणांची तुलना केलीत तर तुम्ही सहज म्हणू शकता की MM12M21सर्किट मधील एकूण स्टोअर एनर्जी ही अशा प्रकारे w12L1I12MI1I212L2I22 तर हे ईक्वेशन आपण शोधले आहे हे विचारात घेऊन की करंट हा दोन्ही कॉइलच्या आत डॉट मधून जात आहे याचा अर्थ म्युच्युअल व्होल्टेज कोणत्याही एका कॉइलमध्ये निर्माण झालेला आहे तो अधिक असेल या प्रकरणात जर एक करंट डॉट मधून आत शिरतो तर दुसरा डॉटचा भाग सोडून जातो तर म्युच्युअल व्होल्टेज हा वजा होईल या प्रकरणात म्युच्युअल एनर्जी ही वजा असेल म्हणून एकूण सर्किटमध्ये साठवलेली एनर्जी अशी बनेल w12L1I12 MI1I212L2I22 आता आपण I1 आणि I2 यांच्या काही अनियंत्रित व्हॅल्यू विचारात घेतल्या आपण आता त्या व्हॅल्यू पुनर्स्थित करूया ज्याप्रमाणे आपण i1 आणि i2 ईक्वेशन हे चिन्हात घेतले तर त्वरित एनर्जी ही सर्किट मध्ये साठवली जाईल आणि ती सामान्यतः ईक्वेशनद्वारे w12L1i12±Mi1i212L2i22 अधिक आणि वजा हे करंट कुठून आत येते आणि कोणत्या डॉट मधून बाहेर जाते यावर अवलंबून आहे आता आपण पुन्हा पॉझिटिव साईंन वापरूया जेव्हा म्युच्युअल असेल तेव्हा दोन्ही करंट डॉटच्या आत किंवा बाहेर नाहीतर आपण हे वजा विचारात घेऊ या आता आपण म्युच्युअल प्रेरणेच्या वरील मर्यादा निर्माण करण्याचा प्रयत्न करूया आपल्या माहितीप्रमाणे सर्किटमध्ये साठवलेली एनर्जी वजा नाही कारण आपण अशा सर्किट बद्दल चर्चा करत आहोत जे नैसर्गिकरित्या निष्क्रिय आहे तर आपण म्हणू शकतो 12L1i12 Mi1i212L2i22≥0 आता आपल्याकडे या ईक्वेशनमध्ये दोन वर्ग आहेत आपण काय करुया आपण प्रथम संपूर्ण वर्ग काढूया हे करण्यासाठी आपण मुळतः ईक्वेशन i1i2L1L2 अधिक आणि वजा करूया जेव्हा तुम्ही i1i2L1L2 अधिक किंवा वजा करणार तेव्हा तुम्हाला पुढील ईक्वेशन मिळेल 12i1L1 i2L22i1i2L1L2 M≥0 आता हे वर्ग असल्यामुळे हे कधीच वजा नसणार येथे जास्तीत जास्त शून्य असेल कॉन्स्टंट निकष अद्ययावत केल्यावर आपल्याला मिळेल L1L2 M≥0⇒M≤L1L2 आता आपल्याला सुधारित निकष मिळाला तुम्ही जर हे सोडवले तर तुम्हाला M≤L1L2 मिळेल याचा अर्थ म्युच्युअल इंडक्टॅन्स करंटच्या सेल्फ इंडक्टॅन्स जॉमेट्री मध्ये यापेक्षा जास्त असू शकत नाही आता ही परिस्थिती आपण इक्ववली कॉन्स्टंटमध्ये रूपांतर करूया जेव्हा तुम्ही हे इक्ववली कॉन्स्टंटमध्ये रूपांतर करणार तेव्हा आपण काही कॉन्स्टंट k ने गुणाकार करूया आता आपण असे लिहू शकतो MkL1L2 k याला कोईफिजिशियन ऑफ कपलिंग असे म्हणतात तर कोईफिजिशियन ऑफ कपलिंग हे दोन कॉइल मधील मॅग्नेटिकली जोडणीचे माप आहे k ची किंमत 0 ≤ k ≤ 1 असेल जर k हा 1 आपण म्हणू या की हे सर्किट उत्तम प्रकारे जोडले आहे जर k हा 0 5 पेक्षा लहान असेल तर आपण म्हणू या हे सर्किट लुजलि जोडलेले आहे आणि जर k 0 5 पेक्षा मोठा असेल तर आपण म्हणूया हे सर्किट घट्ट जोडलेले आहे आपण अजुन एक उदाहरण घेऊया हे समजण्यासाठी की आपण जोडलेल्या सर्किट एनर्जी मधील साठवणी बद्दल काय चर्चा केली आपल्याला शोधायचे आहे की t1s असताना दोन जोड मधील साठवलेली एनर्जी की v60cos 4t30V आता जर तुम्ही पहा तर हे सर्किट L1 L2 हे 5 आणि 4 हेंद्री तर हे बनेल kML1L22 56 K हा 0 56 आपण म्हणू शकतो की हे सर्किट घट्ट जोड आहे जर k हा 0 5 पेक्षा कमी असेल तर आपण म्हणू शकतो की हे लुजलि आहे आणि k जर 1 बरोबर असेल तर आपण म्हणू या सर्किट हे परिपूर्ण जोड आहे पुढचे कार्य असे की आपल्याला साठवलेली एनर्जी शोधायचे आहे आपल्याला करंटची व्हॅल्यू शोधायची आहे त्यासाठी आपल्याला प्रथम सर्किटचा फ्रिक्वेन्सी डोमेन समतुल्य शोधायचा आहे तर जेव्हा तुम्ही फ्रिक्वेन्सी डोमेन समतुल्यमध्ये रूपांतर कराल

5HjωMj10 4HjωL2j16 116F1jωC j4 तर तुम्ही या सर्व व्हॅल्यू सर्किटमध्ये ठेवल्या तर तुम्हाला सर्किट फ्रिक्वेन्सी डोमेन मिळेल असे समजूया की करंट I1 हा सर्किटच्या डाव्या भागातून वाहत आहे आणि करंट I2 हा सर्किटच्या उजव्या भागातून वाहत आहे जर तुम्ही हे दोन्ही करंट पाहिले तर ते डॉटच्या आत जात आहेत याचाच अर्थ म्युच्युअल व्होल्टेज अधिक आहे मेष 1 करिता 10j20I1j10I260∠30° मेष 2 करिता j4j16I2j10I10⇒I1 1 2I2 हे वरील जर पहिल्यालूप मध्ये ठेवले तर आपल्याला 12 j14I260∠30°⇒I23 6° आणि I1 1 4°A मिळेल पुढील कार्य असे की आपण आता आपल्याला मिळालेल्या करंटच्या व्हॅल्यू टाईम डोमेन मध्ये रूपांतर करू या तर i13 905cos 4t 19 4 i23 254cos 4t160 6 आता आपल्याला t1s साठी एनर्जीची व्हॅल्यू शोधायची आहे ती व्हॅल्यू 4t4rad229 2 तर i13 905cos 229 4 3 389A i23 254cos 229 6 2 284A एकूण कपल इंडक्टरमध्ये साठवलेली एनर्जी आहे w12L1i12Mi1i212L2i2220 73J आता आपण आपली चर्चा दुसरा विषय म्हणजे आयडियल ट्रान्सफॉर्मरवर सुरु करूया आता आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय एक असा ट्रान्सफॉर्मर की ज्याला परफेक्ट कपल आहे याचाच अर्थ जर तुमच्याकडे मॅग्नेटिकली कपल सर्किट असेल आणि तुमच्याकडे जोडणीचा गुणांक बरोबर 1 याचाच अर्थ जे सर्किट परिपूर्ण जोड आहे ते आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे दोन किंवा जास्त कॉइल ज्या हाय परमियाबिलिटी ही कॉमन कोर वर मोठ्या प्रमाणात वळतात आपल्याकडे ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये हाय परमियाबिलिटी आहे काही फ्लक्स निर्माण होतो तो दोन्ही कॉइलच्या सर्व टर्नला जोडला जातो आणि आपल्याला परिपूर्ण रिजल्ट मिळतो आयडियल ट्रान्सफॉर्मर हा दोन इंडक्टर जोडणीचे मर्यादित प्रकरण आहे जेथे प्रेरणा अगणित दृष्टिकोन आहे आणि जोड हा परिपूर्ण आहे हे स्पष्टपणे समजण्यासाठी आपण एक आयडियल ट्रांसफार्मरचे सर्किट विचारात घेऊया या प्रकरणात जर तुम्ही पाहिले तर v1 हा कॉइलच्या डाव्या बाजूला लावलेला आहे आणि v2 हा कॉइलच्या उजव्या बाजूला लावलेला आहे M हा म्युच्युअल L1 आणि L2 हे दोन्ही कॉइल मधील स्वतहा मधली म्युच्युअल आहे आता i1आणि i2 हे दोन्ही बिंदूमधून आत येत आहेत म्हणजेच म्युच्युअल व्होल्टेज अधिक आहे आपण v1 आणि v2 करिता फ्रिक्वेन्सी डोमेन ईक्वेशन लिहूया जसे V1jωL1I1jωMI2I1V1 jωMI2jωL1 V2jωMI1jωL2I2 दोन्ही ईक्वेशन एकत्र केल्यावर V2jωL2I2MV1L1 jωM2I2L1 जोडच्या बाबतीत जेव्हा तुम्ही k बरोबर 1 विचारात घ्याल म्हणजे परिपूर्ण जोडलेली कॉइल आता जर तुम्ही ही किंमत आधीच्या समीकरणात ठेवली आणि जर आपण सोडवले तर आपल्याला मिळेल V2jωL2I2L1L2V1L1 jωL1L2I2L1L2L1V1nV1 आता हा n काय n हा ट्रान्सफॉर्मरच्या वळतेचे गुणोत्तर जर तुम्ही हे ईक्वेशन पाहिले जर L1L2M→∞ अशाप्रकारे की n हा सारखाच राहील तर जोडलेली कॉइल ही ईक्वेशन ट्रान्सफॉर्मर बनेल उजळणी करताना आपण असे म्हणू शकतो की ट्रान्सफॉर्मर हा आयडियल असेल जर त्याला खालील प्रॉपर्टी असतील कॉइलला अतिशय जास्त रिऍक्टन्स L1L2M→∞ 2 कपलिंग कोईफिजिशियन इक्ववल टू k1 3 प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल हे लॉसलेस आहेत R10R2 आता हा आयडियल ट्रान्सफॉर्मर हा युनिटी लॉसलेस ट्रान्सफॉर्मरला जोडलेला आहे यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल सेल्फ इंडक्टॅन्स हा अगणित आहे सर्किटमध्ये ट्रान्सफॉर्मरचे चिन्ह आपण सामान्यतः असे दाखवतो जेणेकरून आपल्याकडे कॉइल एक आणि दोन आहेत आणि कॉइलचे गुणोत्तर N1 N वेढे प्राथमिक कॉइलमध्ये N1 आणि सेकंडरी कॉइलमध्ये वेढेची संख्या N2 आणि दोन कॉइल मधल्या सेकंडरी लाईन्स असे दर्शवतात की ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर अस्तित्वात आहे आता प्रायमरी कॉइलला N1वेढे आहेत आणि सेकंडरीला N2वेढे आहेत तर आपण काय करायचे आपण आत्ता जे पाहिले ते सायनुसोईडल व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर सर्किटमध्ये वापरूया आणि या प्रकरणात मॅग्नेटिक करंट निर्माण होतो तो वेढे असलेल्या दोनही बाजूतून जातो आपण येथे फॅरेडे थेरम वापरूया आणि व्होल्टेज v1 आणि v2 शोधून काढूया तुम्ही प्रायमरी कॉइलला व्होल्टेज लावणार तर काय होईल तुम्ही म्हणू शकता v1N1ddt त्याच प्रमाणे सेकंडरी कॉइलला व्होल्टेज v2N2ddt जर तुम्ही दोन्ही इक्वेशन ला डिव्हाइड केल्यास आपल्याला पुढील इक्वेशन मिळेल जे ट्रान्सफॉर्मरचे टर्न रेशो असते v2v1N2N1n 2445 आता पावर कंजर्वेशन कारण्यासाठी प्रायमरीला लावलेली एनर्जी ही बरोबर सेकंडरीकडे शोषून घेतलेली एनर्जी आहे आता जेव्हा तुम्ही एनर्जी कंजर्वेशन थेरमचा वापरतात तेव्हा आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या प्रकरणात व्हॅल्यू v1i1v2i2 असेल जर तुम्ही अशा प्रकारे लिहिले तर I2I1N1N21n जेव्हा n 1 तर त्याला आईसोल्युशन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात जेव्हा n 1 याला स्टेपअप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात आणि जेव्हा n 1 तेव्हा याला स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर म्हणतात स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर हा असा एक ट्रान्सफॉर्मर आहे की ज्याचा सेकंडरी व्होल्टेज प्रायमरी व्होल्टेज पेक्षा कमी असते याउलट स्टेप अप ट्रान्सफॉर्मर प्रकरणात सेकंडरी व्होल्टेज प्रायमरी व्होल्टेजपेक्षा जास्त आहे तर आता व्होल्टेज पोलारिटी आणि करंटची दिशा मिळवणे ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत खूप महत्त्वाची आहे जर पोलारिटी गुण V1 किंवा V2 चा किंवा करंट I1 किंवा I2 ची दिशा बदलली तर आत्ताच आपण पाहिले n ची व्हॅल्यू आपल्याला n ने पुनर्स्थित करावी लागेल तर हे कसे शोधायचे आपण काय वापरायचे n किंवा n आपण काही अटींचा वापर करूया जर V1 आणि V2 दोघेही डॉटच्या भागाशी अधिक किंवा वजा असतील तर ट्रांसफार्मरच्या व्होल्टेज ईक्वेशनमध्ये n चा वापर करा नाहीतर n चा वापर करा जर I1आणि I2 दोघेही डॉटच्या आत शिरत आहेत किंवा दोघेही सोडत आहेत तर ट्रांसफार्मरच्या करंट ईक्वेशनमध्ये n चा वापर करा किंवा n चा वापर करा जर आपण हे दोन नियम पाळले तर व्होल्टेज आणि करंटचे शक्य संयोजन हे चार होतील तर आपण आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी शक्य संयोजन चार लिहू शकतो आपण बघूया हे चार सर्किट कोणते प्रथम जर आपण पाहिले तर डॉट जवळ V1आणि V2 हे दोघे अधिक आहे तर आपण असे म्हणू शकतो V2V1N2N1 आता जर करंट I1 हा आत जात आहे आणि करंट I2 हा डॉट मधून बाहेर येत आहे I2I1N1N2 आता दुसऱ्या प्रकरणात डॉट भागाच्या बाजूला व्होल्टेज अधिक असेल तर आपण असे लिहू शकतो V2V1N2N1 परंतु आता करंटची दिशा ही उलट आहे तर I2I1 N1N2 आता तिसऱ्या प्रकरणात डॉटच्या डाव्या बाजूच्या भागात व्होल्टेजची परस्पर विरोधी गुण याची किंमत वजा आणि उजव्या बाजूला अधिक केली तर आपण असे लिहू शकतो V2V1 N2N1 आता करंटच्या प्रकरणांमध्ये दोन्ही कॉइलमध्ये जर तुम्ही पाहिले I2I1N1N2 चौथ्या प्रकरणात पाहिलयास तसे तुमचा वोल्टेज याला सारखेच परस्परविरोधी गुण आहेत जेथे डॉटच्या भागात V1 हा अधिक तर डॉटच्या भागात V2 हा वजा म्हणून V2V1 N2N1 आता करंटच्या प्रकरणात जर तुम्ही पाहिले तर करंट I1 हा डॉटच्या भागात जात आहे त्याच वेळी I2 हा सुद्धा डॉटच्या भागातून आतमध्ये जात आहे कारण जर तुम्ही करंटचा मार्ग पाहिलात तर येथून I2 हा डॉटपासून आत जात आहे आणि वरच्या भागातून बाहेर येत आहे म्हणून I2I1 N1N2 तर अशाप्रकारे आपण आपली आजची चर्चा बंद करत आहोत ज्यामध्ये आपण मॅग्नेटिकली कपल सर्किटमध्ये ऊर्जा साठवणी बाबत चर्चा केली आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर आणि त्याचे इतर जोडणी आणि परस्परविरोधी गुण याबद्दल सुद्धा चर्चा केली आपण आपली आयडियल ट्रान्सफॉर्मर बद्दलची चर्चा पुढे चालू ठेवू या धन्यवाद